तुमचे स्वागत आहे या लेक्चर चे हे शेवटचे मॉड्यूल आहे आपण ऑप एमप चा अभ्यास करत होतो आणि ऑप एमप पासून वेगवेगळे सर्किट कसे बनवले जातात हे बघत होतो तर आपण कोण कोणती सर्किटस बघितली होती आपण ऑप एमप हा इन्वर्तींग ऍम्प्लिफायर म्हणून बघितला होता आपण ऑप एमप हा नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर म्हणून बघितला होता आपण ऑप एमप हा समिंग ऍम्प्लिफायर म्हणून बघितला होता तसेच आपण ऑप एमप हा इंटिग्रेटर म्हणूनही बघितला होता आता आपण याचा डिफरेंशीएटर म्हणून कसा वापर केला जाऊ शकतो हे बघणार आहोत आणि हो आपण ऑप एमप ला युनिटी गेन ऍम्प्लिफायर म्हणूनही बघितले होते आपण या सर्किटस वर बरीच उदाहरणं सोडवायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांची उत्तरे देखील आपल्याला मिळालेली आहेत आणि हो महत्त्वाचे म्हणजे जे काही मी तुम्हाला थेयरी क्लासेस मध्ये शिकवले आहे ते मी प्रात्यक्षित मध्ये सुद्धा घेणार आहे आता जर तुम्ही स्लाईड वर बघत असाल तर तुम्हाला डिफरेंशीएटर चे सर्किट दिसेल तुम्ही जर मागचे मॉड्यूल अभ्यासलेले असेल तर तुमच्या लक्षात येईल की याचे कॉन्फिगरेशन इंटिग्रेटरच्या अगदी उलट आहे तुम्हाला इंटिग्रेटरचे सर्किट आठवते आहे का हा पहा इंटिग्रेटर इथे कॅपॅसिटर आहे फक्त R आणि C च्या जागा बदलून मी इंटिग्रेटर आणि डिफरेंशीएटर सर्किट बनवू शकते तर डिफरेंशीएटर काय आहे डिफरेंशीएटर हे एक असे सर्किट आहे ज्याचे आउटपुट हे त्याच्या इनपुट वोल्टेज च्या निगेटिव्ह दिफ्फेरेन्शियल च्या प्रमाणात असते म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की डिफरेंशीएटर हे एक असे सर्किट आहे ज्याचे आउटपुट हे त्याच्या इनपुट वोल्टेज च्या निगेटिव दिफ्फेरेन्शियल च्या प्रमाणात असते इथे आपण काळाचा संदर्भ लक्षात घेतलेला आहे जर मला याच्यासाठी इक्वेशन लिहायचे असेल तर ते मी पुढील प्रमाणे लिहिणार आता जर इंटिग्रेटर प्रमाणे R आणि C मधून सारखा करंट वाहत असेल तर त्यासाठी मी पुढील प्रमाणे करंट इक्वेशन लिहू शकते हे इक्वेशन पुढे सोडवून मी पुढील प्रमाणे व्हॅल्यू शोधु शकते आता पुढील सर्किट साठी डिफरेंशीएटर चे आउटपुट वोल्टेज आकृतीत दाखवल्याप्रमाणे शोधा इनपुट वोल्टेज हे 3 5 volts आणि टाईम कॉन्स्टंट हा 1 5 milliseconds असा गृहीत धरा इथे जर आपल्याला इनपुट वोल्टेज आणि टाईम कॉन्स्टंट ची व्हॅल्यू दिली असेल आणि आऊटपुट वोल्टेज शोधायला सांगितलं असेल तर ते आपण खूपच सोप्या पद्धतीने सोडवू शकतो कारण आपल्याला सूत्र माहित आहे आपल्याला माहित आहे की म्हणूनच इथे जर मी R C आणि Vin ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवली तर आपण खूपच सोप्या पद्धतीने आउटपुट वोल्टेज शोधू शकतो जेव्हा तुम्ही हे सोडवाल तेव्हा तुम्हाला पुढील प्रमाणे व्हॅल्यू मिळेल Vo 1 जर तुम्हाला डिफरेंशीएटर चे उदाहरण दिले ज्यात 1 volt peak to peak ची साइन वेव 1000 hertz ला डिफरेंशीएटर ला आपलाय केली असेल आणि पुढील प्रमाणे तपशील दिला असेल ज्यात RF दिलेला आहे C 1 दिलेला आहे तर आउटपुट वेवफॉर्म शोधा तर इथे असे दिले आहे की जर मी 1 volt peak to peak साइन वेव 1000 hertz ला डिफरेंशीएटर ला दिली आणि मला RF आणि C ची व्हॅल्यू माहित असेल तर आउटपुट वेवफॉर्म शोधा इथे Vin ची व्हॅल्यू दिलेली आहे Vin sin wave right sin wave 1 volt So तर वोल्टेज डिफरेंशीएटर चे आउटपुट या व्हॅल्यू ने दिलेले आहे जेव्हा मी ही व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवेन तेव्हा मला पुढील प्रमाणे उत्तर मिळेल तर आउटपुट वेवफॉर्म ही इथे दिलेल्या वेवफॉर्म सारखी दिसत आहे जर तुमच्याकडे आउटपुट वोल्टेज साठी हे सूत्र असेल तर तुमची आउटपुट वेवफॉर्म अशी दिसेल तर आपण वेगवेगळे वोल्टेजेस आणि वेगवेगळ्या वेव फॉर्मस डिफरेंशीएटर च्या इनपुट ला देऊन बघणार आहोत की आपल्याला कशाप्रकारे वेगवेगळ्या वेव फॉर्मस डिफरेंशीएटर च्या आउटपुट मिळतात ठीक आहे तर आपण इथे ऑप अँप हा डिफरेंशीएटर म्हणून बघितलेला आहे तसेच आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर हा डिफरेंशीएटर म्हणून उदाहरणे सुद्धा सोडवली आहेत तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण ऑप अँप ला फिल्टर सर्किट म्हणून अभ्यासण्याकडे लक्ष केंदित करणार आहोत ऑप अँप हा बऱ्याच एप्लीकेशन साठी वापरला जाऊ शकतो फिल्टर हे त्यातलेच एक आपलिकेशन आहे तर आपण बघणार आहोत की फिल्टर्स कशाप्रकारे डिझाईन केले जातात तसेच आपण हे हेही बघणार आहोत की हे फिल्टर्स सर्किट आणि आपण मागे अभ्यासलेली सर्किटस जसे इन्वर्तींग नॉन इन्वर्तींग इंटिग्रेटर डिफरेंशीएटर समर युनिटी गेन ऍम्प्लिफायर ब्रेडबोर्डवर कशाप्रकारे इम्प्लिमेंट करू शकतो तसेच आपण सीमुलिंक हे सॉफ्टवेअर सुद्धा बघणार आहोत त्याच प्रमाणे आपण सीमुलेशन कशाप्रकारे करतात हेसुद्धा अभ्यासणार आहोत जेणेकरून आपल्याला सर्किट कशाप्रकारे इम्प्लिमेंट करतात कुठचे इक्विपमेंट वापरतात आणि एखादे सर्किट ऑपरेशनल ऍम्प्लिफायर वापरून कशाप्रकारे डिझाईन करतात हे व्यवस्थित समजेल म्हणूनच तोपर्यंत तुम्ही डिफरेंशीएटर नक्की कसा असतो हे समजून घ्या तुम्ही पुन्हा एकदा डिफरेंशीएटर वरची उदाहरणे बघणार आहात आणि पुढच्या क्लासमध्ये पुढच्या लेक्चर मध्ये आपण ऑप अँप ला फिल्टर म्हणून अभ्यासणार आहोत तो पॅसिव फिल्टर किंवा ऍक्टिव्ह फिल्टर असू शकतो फिल्टर्स चे अजूनही काही प्रकार आहेत ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू तोपर्यंत तुम्ही पूर्ण लेक्चर चा अभ्यास करा आणि समजून घ्या की ऑप अँप हा ऍम्प्लिफायर म्हणून कसा वापरला जाऊ शकतो तर इथे आपण हा लेक्चर संपवत आहोत तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आपण पुढच्या लेक्चर मध्ये भेटू इथे मी आपला निरोप घेते